सुरुवातीला मागच्या वर्गात आपण जे शिकलो त्याची उजळणी करूयात मागच्या वेळेला आपण जंक्शन बघितली होती हे जंक्शन 2 धातू किंवा 2 सेमीकंडक्टर किंवा 1 धातू आणि 1 सेमीकंडक्टर ह्यांच्यामध्ये होऊ शकतात ते कसं तयार करायचं ह्याबद्दल आपण माहिती घेतली नव्हती आपण फक्त एवढंच मानलं की 2 पदार्थांमध्ये काही दोष नसलेलं आदर्श जंक्शन आहे जेव्हा जंक्शन हे इक्विलिब्रियम मध्ये असतं तेव्हा फर्मी लेव्हल जुळायला हव्यात इक्विलिब्रियम म्हणजे जेव्हा आपण प्रणालीला बाहेरून काही ऊर्जाशक्ती लावत नाही आपण आधी 2 धातूंच्यामधील जंक्शन पाहिलं इथे 2 धातू आहेत A आणि B आणू त्यांचं वर्क फंक्शन आहे φA आणि φB ह्याठिकाणी φA हे φB पेक्षा जास्त आहे त्यामुळे इलेक्ट्रॉन B कडून A कडे जातील आणि त्यामुळे कॉन्टॅक्ट पोटेनशीयल तयार होईल त्यानंतर आपण धातू सेमीकंडक्टर जंक्शन पाहिलं त्यामध्ये 2 प्रकार आहेत पहिला आहे शॉटकी जंक्शन ह्यामध्ये धातूचं वर्क फंक्शन φm हे सेमीकंडक्टर च्या वर्क फंक्शन पेक्षा जास्त आहे अशा परिस्थितीत इलेक्ट्रॉन सेमीकंडक्टर कडून धातू कडे जातील आणि त्यामुळे कॉन्टॅक्ट पोटेनशीयल आणि सेमीकंडक्टर मध्ये डिप्लिशन भाग तयार होईल आपण बायस मध्ये शॉटकी जंक्शन पाहिलं आणि आपल्याला असं कळलं की ते रेक्टिफायर म्हणून काम करतं म्हणून फॉरवर्ड बायस मध्ये जंक्शन मधून विद्युतप्रवाह वाहेल पण रिव्हर्स बायस मध्ये एकदम कमी सॅच्युरेशन करंट असेल आणि जंक्शन वाहक म्हणून काम करणार नाही आपण जंक्शनचा दुसरा प्रकार पाहिला तो म्हणजे ओहमीक जंक्शन ह्यामध्ये धातूचं वर्क फंक्शन हे सेमीकंडक्टर च्या वर्क फंक्शन पेक्षा कमी असतं त्यामुळे इलेक्ट्रॉन विरुद्ध दिशेला वाहतात आणि ओहमीक जंक्शन हे रेझिस्टर म्हणून काम करतं इथंपर्यंत आपण मागच्या वेळेला बघितलं होतं आज आपण 2 सेमीकंडक्टर मधलं जंक्शन बघणार आहोत सुरुवातीला आपण p n जंक्शन बघुयात नावाप्रमाणेच हे जंक्शन p टाईप सेमीकंडक्टर आणि n टाईप सेमीकंडक्टर यांमध्ये असतं साधारणपणे हे दोन्हीही एकाच पदार्थाचे बनलेले असतात आणि अशा जंक्शनला होमो जंक्शन म्हणतात 2 वेगवेगळ्या पदार्थांपासून बनलेल्या 2 सेमीकंडक्टर मध्येही जंक्शन असतं त्याला हेटेरो जंक्शन म्हणतात आपण प्रामुख्याने होमो जंक्शन बघणार आहोत ज्यामध्ये पदार्थ एकच असेल आणि आपण इक्विलिब्रियम मधल्या जंक्शन साठी आणि बायस मधल्या जंक्शन साठी संकल्पना तयार करूयात तसंच आपण करंटची गणना बघणार आहोत शेवटी आपण 2 वेगवेगळे पदार्थ असल्याने काय परिणाम होतात तेही बघणार आहोत आपल्याला हे कळेल की हेटेरो जंक्शनचे काही मनोरंजक गुणधर्म आहेत नंतर जेव्हा आपण ऑप्टिकल साधनं जसं की LED किंवा लेझर बघणार आहोत तेव्हा कळेल की तिथे हेटेरो जंक्शन चा उपयोग आहे होमो जंक्शन सोपे आहेत कारण एकच पदार्थ आहे आपण एका बाजूला n टाईप डोपिंग करतो आणि दुसऱ्या बाजूला p टाईप डोपिंग त्यामुळे हे एकत्रित तयार करणे सोपं आहे हेटेरो जंक्शन मध्ये आपल्याला दोन वेगवेगळे पदार्थ निवडावे लागतात जेणेकरून ते एकत्र करता येतील आणि तिथे काही दोष नसेल त्यामुळे काही अडचणी येऊ शकतात पण आपण हे विश्लेषण करणार आहोत त्यामध्ये आपण असं समजणार आहोत की जंक्शन हे एकदम आदर्श आणि दोष नसलेलं आहे बहुतेक वेळेला आपण p n जंक्शन हे सिलिकॉनच्या आधारावर बघणार आहोत त्यामुळे सिलिकॉन ही आपली नेहमीची निवड आहे पण आपण बाकीचेही पदार्थ बघणार आहोत हेटेरो जंक्शन बघताना आपण कंपाऊंड सेमीकंडक्टर बद्दल भरपूर माहिती घेणार आहोत तर p आणि n सिलिकॉन मध्ये तयार झालेलं एक जंक्शन बघुयात सुरुवातीला p आणि n सिलिकॉन साठी बँड आकृती काढुयात सुरुवातीला आपण त्यांना लांब ठेऊ आणि नंतर जंक्शन तयार करण्यासाठी जवळ आणू ही p सिलिकॉनची बँड आकृती आहे कंडक्शन बँड Ec आहे व्हॅलंस बँड Ev आहे Ec हा कंडक्शन बँडचा तळ आहे आणि Ev हा व्हॅलंस बँडचा उच्च स्तर आहे हा p टाईप पदार्थ असल्याने फर्मी लेव्हल ही व्हॅलंस बँडच्या जवळ असेल तशी फर्मी लेव्हल काढुयात आणि त्याला EFP म्हणूयात आता इथे n टाईप सिलिकॉन आहे इथं Ec Ev आणि EFn Ec आणि Ev ची जागा बदलत नाही कारण ते सिलिकॉनशी जुळलेले आहेत त्यामुळे बँड गॅप तशीच राहते फरक फक्त हा आहे की आपण फर्मी लेव्हल कुठं ठेवतो आता p n जंक्शन तयार करण्यासाठी आपण p आणि n पदार्थ एकत्र आणूयात आपल्याला माहीत आहे की इक्विलिब्रियम मध्ये फर्मी लेव्हल जुळल्याच पाहिजेत दुसऱ्या पद्धतीने विचार केला तर n बाजूला कंडक्शन बँड मध्ये जास्तीचे इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉन p बाजूला जाऊ शकतात p बाजूला व्हॅलंस बँडमध्ये जास्तीचे होल्स आहेत ही होल्स n बाजूला जाऊ शकतात इलेक्ट्रॉन इकडे येतील आणि होल्स तिकडे जातील ह्यामुळे n बाजूला एकूण धन भार असेल आणि p बाजूला एकूण ऋण भार असेल त्यामुळे p n जंक्शन मध्ये कॉन्टॅक्ट पोटेनशीयल असेल आता आपण इक्विलिब्रियम मध्ये जंक्शन काढुयात पहिल्यांदा फर्मी लेव्हल जुळवून घेऊयात त्यानंतर इंटरफेस रिजन म्हणजेच जोडणीचा भाग काढून घेऊ ह्याला IF म्हणेज जो p आणि n मधला जोडणीचा भाग दर्शवतो जंक्शन पासून लांब असल्यावर पदार्थ p टाईप किंवा n टाईप सारखा वागतो तर जंक्शन पासून लांब p आहे आणि n आहे इलेक्ट्रॉन n कडून p कडे वाहतात त्यामुळे n बाजूला एकूण धन भार असेल आणि p बाजूला एकूण ऋण भार असेल म्हणजेच इथे विद्युत क्षेत्र असेल हे विद्युत क्षेत्र धन कडून ऋण कडे जातं आपण मागच्या वर्गात हेही बघितलं की जेव्हा विद्युत क्षेत्र असतं तेव्हा बँड बेंडिंग असतं आणि बँड हे विद्युत क्षेत्राच्या दिशेत वाकतात त्यामुळे बँड हे E च्या डोशेत वाकतात n बाजूला वरच्या बाजूला बेंडिंग आहे आणि p बाजूला खालच्या बाजूला बेंडिंग आहे तर जंक्शन असं तयार होतं हे आपण व्हॅलंस बँड साठी सुद्धा करू शकतो हा कंडक्शन बँड Ec आहे हा व्हॅलंस बँड Ev आहे आणि जंक्शन पाशी कॉन्टॅक्ट पोटेनशीयल आहे तर Vo म्हणजे कॉन्टॅक्ट पोटेनशीयल आपण ह्याची साध्या स्वरूपात आकृती काढुयात तर p n जंक्शन तयार करण्यासाठी ही p बाजू आहे आणि ही n बाजू आहे इलेक्ट्रॉन n कडून p कडे जातायत त्यामुळे जेव्हा हे इलेक्ट्रॉन जातात तेव्हा तिथे डोनर आयन्स राहतात कारण हे डोनर आयन्स इलेक्ट्रॉन देतात ह्यामुळे त्यांचा एकूण धन भार असतो त्यामुळे n बाजूला एकूण धन भार असतो आणि हा एकूण धन भार डोनर आयन्स मुळे असतो तसंच p बाजूला एकूण ऋण भार असतो कारण इलेक्ट्रॉन किंवा होल्स हे p कडून n कडे जातात आणि मग ऍक्सेप्टर आयन्स राहतात जे ऋण असतात म्हणून इथे विद्युत क्षेत्र E आणि पोटेनशीयल Vo आहे तर जास्तीचे इलेक्ट्रॉन n कडून p कडे जातात आणि जास्तीचे होल्स p कडून n कडे जातात जेव्हा हे एकमेकांना भेटतात तेव्हा ते एकत्र येऊन नष्ट होतात म्हणून जंक्शनच्या शेजारी डिप्लिशन भाग तयार होतो तर ही आकृती परत काढुयात आणि डिप्लिशन भाग दाखवुयात तर आपण p n जंक्शन तयार करत आहोत ह्या स्थितीत n बाजूला जास्त इलेक्ट्रॉन असतात जे p बाजूला जातात हे आपण डिफ्युजन च्या संदर्भात बघू शकतो म्हणजे जसं डिफ्युजन हे जास्त काँसंट्रेशन ग्रॅडियंट कडून कमी काँसंट्रेशन ग्रॅडियंट होतं तर इलेक्ट्रॉनचं जास्त काँसंट्रेशन हे n बाजूला आहे आणि हे p बाजूला जाईल तसंच इथं p बाजूला असलेले होल्स हे n बाजूला जातील जेव्हा हे इलेक्ट्रॉन आणि होल्स एकत्र येतात ते नष्ट होतात आणि डिप्लिशन भाग तयार होतो एक p n जंक्शन लक्षात घ्या जिथे p बाजूला ऍक्सेप्टर काँसंट्रेशन हे NA आहे आणि हे n बाजूला असलेल्या डोनर काँसंट्रेशन ND पेक्षा जास्त आहे आता p n जंक्शन परत काढुयात हा p आहे हा n आहे कॅरियर च्या डिफ्युजन मुळे तयार झालेला डिप्लिशन भाग आहे ह्याला आपण Wo म्हणतो म्हणजे डिप्लिशन भागाची एकूण रुंदी हे p n जंक्शन च्या जोडणीच्या ठिकाणी तयार होईल आनी ते p आणि n ह्या दोन्ही बाजूला पुढे वाढेल p बाजूला Wp ही रुंदी असेल आणि n बाजूला Wn ही रुंदी असेल तर Wo म्हणजे p बाजूचा डिप्लिशन भाग आणि n बाजूचा डिप्लिशन भाग ह्यांची बेरीज आपल्याला हे माहीत आहे की n बाजूला एकूण धन भार असेल कारण इथून इलेक्ट्रॉन गेले आहेत आणि धन भार असलेले डोनर मागे राहिले आहेत तसंच p बाजूला एकूण ऋण भार आहे कारण इथून होल्स गेले आहेत आणि ऍक्सेप्टर आयन्स मागे राहिले आहेत जर A हा जंक्शन हा क्रॉस एरिया असेल तर p बाजूला आणि n बाजूला भार संतुलित झाला पाहिजे त्यामुळे p बाजूच्या डिप्लिशन भागावरचा एकूण भार म्हणजेच ऍक्सेप्टर आयन्सचं काँसंट्रेशन गुणिले आकारमान इथ आकारमान आहे A x Wp ह्याच पद्धतीने आपण n बाजूचा एकूण भार म्हणजे ND काढू शकतो ह्याचं समीकरण आहे डोनर आयन्सचं काँसंट्रेशन गुणिले आकारमान AWn एकूण भार जर तटस्थ ठेवायचा असेल तर एकूण धन भार आणि एकूण ऋण भार हे सारखेच असले पाहिजेत आता हे 2 एकत्र करून आपण समीकरण लिहुयात तर एकूण भार तटस्थ ठेवायचा असेल तर p बाजूचा एकूण ऋण भार A Wp NA हा n बाजूच्या एकूण धन भार AWnND च्या एवढाच पाहिजे क्रॉस सेक्शनल एरिया समान आहे त्यामुळे ती टर्म काढून टाकू तर आता आपल्याकडे राहिलंय Wp NA Wn ND हे दुसऱ्या पद्धतीने WpWnNDNA असं लिहू शकतो तर p आणि n भागाच्या डिप्लिशन भागांच्या रुंदीचे गुणोत्तर हे डोपंटच्या काँसंट्रेशन च्या उलट प्रमाणात आहे मग ते डोपंट डोनर असतील किंवा ऍक्सेप्टर जर NA ND असेल तर WpWn म्हणजे डिप्लिशन भाग हा p बाजूपेक्षा n बाजूला मोठा आहे काही p n जंक्शन हे भरपूर डोपिंग केलेला p भाग आणि n भाग ह्यांच्यात तयार होतात तर p म्हणजे भरपूर डोपिंग केलेला भाग ह्या बाबतीत NA हा ND पेक्षा खूप जास्त आहे हे वरच्या समीकरणात वापरल्यावर Wp हा Wn पेक्षा खूप लहान आहे त्यामुळे डिप्लिशन भाग हा जवळजवळ संपूर्ण n बाजूला आहे ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे धातू सेमीकंडक्टर मधलं शॉटकी जंक्शन हे आपण मागच्या वर्गात बघितलं आहे ह्यामध्ये इलेक्ट्रॉन हे सेमीकंडक्टर मधून धातूकडे जातात आणि तिथे पूर्णपणे सेमीकंडक्टर मध्ये असलेला डिप्लिशन भाग तयार होतो जर आपण ह्यासारखं समीकरण बघितलं तर कळेल की धातूची चार्ज डेन्सीटी म्हणजे भार घनता ही सेमीकंडक्टर च्या चार्ज डेन्सीटी पेक्षा खूप जास्त आहे म्हणून तटस्थ भार स्थिती तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉन फक्त सेमीकंडक्टर च्या पृष्ठभागावरून नाही तर त्याच्या आतल्या भागातून सुद्धा बाहेर पडतात आणि त्यामुळे डिप्लिशन भाग तयार होतो हा भाग पूर्णपणे सेमीकंडक्टर मध्ये असतो तर आता हे आत असलेलं पोटेनशीयल म्हणजे ऊर्जाशक्ती ही काढायची आहे जी आपल्याकडे जेव्हा p n जंक्शन असतं तेव्हा तयार होते म्हणजे p n जंक्शन मध्ये तयार होणारं कॉन्टॅक्ट पोटेनशीयल आपल्याला काढायचं आहे त्यासाठी सुरुवातीला होल्स काँसंट्रेशन आणि इलेक्ट्रॉन काँसंट्रेशन हे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना कसं बदलतं ते काढुयात त्यासाठी p n जंक्शन परत काढुयात हा इंटरफेस म्हणजे जोडणीचा भाग आहे ही p बाजू आहे ही n बाजू आहे इथे ऍक्सेप्टर काँसंट्रेशन NA आणि डोनर काँसंट्रेशन ND आहे इथे NA ND आहे ह्याचा अर्थ असा होतो की डिप्लिशन भागाची रुंदी n बाजूला जास्त आहे तर हा p बाजूला डिप्लिशन भाग आहे आणि n बाजूला डिप्लिशन भागाची रुंदी जास्त आहे ह्याला Wp आणि ह्याला Wn म्हणूयात आता आपण इलेक्ट्रॉन किंवा होल्स काँसंट्रेशन अंतराबरोबर कसं बदलतं ह्याचा लॉग चा आलेख काढुयात इथे हा Wp आहे आणि हा Wn आहे म्हणून हा डिप्लिशन भाग आहे इथं आपण ni सुद्धा दाखवुयात जे इन्ट्रीन्सिक कॅरियर काँसंट्रेशन आहे n बाजूला इलेक्ट्रॉनचं काँसंट्रेशन हे nno आहे म्हणजेच ND आहे आता मास ऍक्शनचा नियम म्हणजेच ni2ND वापरून होल्सचं काँसंट्रेशन काढुयात जे nno पेक्षा खूप कमी आहे तसंच p बाजूला होल्सचं काँसंट्रेशन हे NA आहे आणि p बाजूला इलेक्ट्रॉनचं काँसंट्रेशन हे ni2NA आहे हइ फक्त नामांकनं आहेत आपण जेव्हा एक्सट्रीन्सिक सेमीकंडक्टर बघितला तेव्हा ह्या सगळ्या गणना बघितल्या आहेत आता ह्याचा आलेख काढुयात हे nno आहे जे ND एवढं आहे डिप्लिशन भागात काँसंट्रेशन कमी होतं कारण इलेक्ट्रॉन हे n बाजूकडून p बाजूकडे जातात त्यानंतर p बाजूला काँसंट्रेशन हे npo एवढं होतं हेच आपण होल्ससाठी सुद्धा करू शकतो आपण हे बघितलं आहे की होल्स काँसंट्रेशन NA हे इलेक्ट्रॉन काँसंट्रेशन ND पेक्षा जास्त आहे हा अक्ष थोडासा वर काढुयात जेणेकरून हे ppo आहे जेव्हा आपण डिप्लिशन भागात पोहोचतो तेव्हा ही किंमत कमी होते कारण होल्स हे p कडून n कडे जातात जंक्शन पासून फार लांब काँसंट्रेशन हे pno आहे तर ह्या आलेखावरून आपल्याला कळतं की जसं आपण p कडून n कडे किंवा n कडून p कडे जातो तसं इलेक्ट्रॉन आणि होल्स काँसंट्रेशन कसं बदलतं तर हा बदल आत असलेल्या पोटेनशीयल शी निगडित आहे कारण ते पोटेनशीयल इलेक्ट्रॉनचा n कडून p कडे किंवा होल्सचा p कडून n कडे पुढचा प्रवास थांबवतं हे तसंच आहे जेव्हा आपल्याकडे शॉटकी जंक्शन असतं तिथंसुद्धा आतमध्ये एक पोटेनशीयल होतं जे अजून पुढचा प्रवास थांबवतं Vo हे आतील पोटेनशीयल आहे जे p आणि n बाजूच्या इलेक्ट्रॉन काँसंट्रेशन शी निगडित आहे npo छेद nno म्हणजेच प बाजूचं इलेक्ट्रॉन काँसंट्रेशन छेद n बाजूचं इलेक्ट्रॉन काँसंट्रेशन हे exp eVokT एवढं आहे Vo हा अडथळा आहे जो इलेक्ट्रॉनला n बाजूकडून p बाजूकडे जाण्यासाठी ओलांडावा लागतो आपण no npo आणि nno च्या किमती भरू शकतो आणि हे समीकरण थोडं बदलू शकतो जेणेकरून कॉन्टॅक्ट पोटेनशीयल Vo म्हणजे kTeln NANDni2 हे आपल्याला मिळेल हे समीकरण येण्यासाठी आपण दोन्ही बाजूंचा नैसर्गिक लॉग घेतला आहे आणि बाकीच्या किमती भरून समीकरण थोडं बदललं आहे तर p n जंक्शन मधील कॉन्टॅक्ट पोटेनशीयल हे ऍक्सेप्टर आणि डोनर चं काँसंट्रेशन आणि इन्ट्रीन्सिक कॅरियर काँसंट्रेशन वर अवलंबून आहे आपण p n जंक्शन मधल्या डिप्लिशन भागाची रुंदी सुद्धा काढू शकतो जंक्शन परत काढुयात तर इथे p n जंक्शन आहे ज्यामध्ये NA ND आहे म्हणजे Wp हा Wn पेक्षा कमी आहे आपण हे बघितलं की डिप्लिशन भागात जास्तीचे इलेक्ट्रॉन आणिभोळस एकत्र येऊन नष्ट होतात ज्यामुळे p बाजूला एकूण ऋण भार असतो आणि n बाजूला एकूण धन भार असतो आपण इथे 2 धन चिन्ह काढतोय जेणेकरून हे कळेल की n बाजूला जास्त रुंद डिप्लिशन भाग आहे आता जर इथे भार घनता आणि अंतर ह्यांच्यात आलेख काढला तर ρ हे भार घनता दर्शवते आपण नेहमी असं म्हणतो की डिप्लिशन भागात कॅरियर नसतात त्यामुळे चार्ज डेन्सीटी हे फक्त एक डेल्टा फंक्शन आहे आता आपण इंटरफेस काढुयात ही n बाजू आहे जिथे चार्ज डेन्सीटी ही फक्त डोनर आयन्सचं काँसंट्रेशन आहे तर हे e ND आहे p बाजूला चार्ज डेन्सीटी ही ऍक्सेप्टर आयन्स वरून मिळते ज्यांचं चिन्ह ऋण असतं म्हणून हे e NA आहे एकूण भार हा शून्य असला पाहिजे म्हणजे n बाजूचा धन भार आणि p बाजूचा ऋण भार हा सारखाच पाहिजे तर ह्या 2 आलेखांमधील भाग हा सारखाच असतो आपण चार्ज डेन्सीटी चा संबंध विद्युत क्षेत्राशी लावू शकतो समीकरण आहे E 1 जिथे म्हणजे पदार्थाची परमिटीव्हीटी म्हणजेच वहनक्षमता गुणिले इंटेग्रेशन ρnet x आपण आत्ताच बघितलं की चार्ज डेन्सीटी हे एक डेल्टा फंक्शन आहे आणि ते स्थिर असतं आण हे बघितलं की ρnet e NA म्हणजे p बाजू e ND म्हणजे n बाजू आपण ह्या किमती भरू शकतो आणि मग डिप्लिशन भागाच्या पूर्ण रुंदीवर इंटेग्रेशन काढू शकतो त्यावरून आपल्याला इलेक्ट्रिक फिल्ड म्हणजेच विद्युत क्षेत्र E मिळेल तर E चं समीकरण आहे Ee ND x किंवा e ND x आपण Eo चं समीकरण असं लिहू शकतो की Eo e ND Wn ε म्हणजे ते उत्तर येईल e NA Wp हे दोन सारखेच आहेत कारण भर तटस्थ राहण्यासाठी ND Wn NA Wp हे गरजेचं आहे आता आपण इलेक्ट्रिक फिल्ड अंतराबरोबर कसं बदलतं ते काढू शकतो इथे इलेक्ट्रिक फिल्ड असेल जे ऋण आहे इथे अंतर असेल इलेक्ट्रिक फिल्ड फक्त ऋण असल्याने आपण त्यानुसार परत आकृती काढुयात हा इंटरफेस आहे ही p बाजू आहे ही n बाजू आहे डिप्लिशन भागाच्या बाहेर इलेक्ट्रिक फिल्ड शून्य आहे पण त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फिल्ड हे अंतरानुसार प्रमाणात बदलते आणि त्याची कमाल किंमत Eo आहे E dvdx ह्या समिकरणानुसार इलेक्ट्रिक फिल्ड हे पोटेनशीयल शी निगडित आहे म्हणजे पोटेनशीयल V हे ∫ E d x आहे आपण ह्या किमती घालून इंटेग्रेशन करू शकतो

आपल्याला ज्यात रस आहे ते ऐकून पोटेनशीयल म्हणजेच कॉन्टॅक्ट पोटेनशीयल Vo हे p कडून n कडे जातं Vo 0 5 Eo Wo जिथे Wo म्हणजे डिप्लिशन भागाचू एकूण रुंदी त्यासाठी समीकरण आहे eNANAWo22εNAND आपण Vo आणि अंतराचा आलेख काढू शकतो V हा ∫ E d x आहे म्हणजे E हे x मध्ये लिनीअर फंक्शन आहे ज्याचं इंटेग्रेशन हे पॅराबोलीक फंक्शन असतं जर आपण Vox काढला तर पोटेनशीयल 0 पासून कॉन्टॅक्ट पोटेनशीयल Vo पर्यंत जातं आणि Vo साठी समीकरण दिलेलं आहे कॉन्टॅक्ट पोटेनशीयल च्या संदर्भात डिप्लिशन भागाची एकूण रुंदी काढण्यासाठी आपण हे परत अरेंज करूयात जर हे समीकरण आपण परत लिहिलं तर आपल्याला Wo ची किंमत 2εNANDVoeNAND अशी मिळेल ही पदार्थाची वहनक्षमता आहे म्हणजेच or इथे o म्हणजे मुक्त जागेची वहनक्षमता आहे आणि r म्हणजे पदार्थाची वहनक्षमता आहे सिलिकॉनच्या बाबतीत r ची किंमत 11 9 आहे तर कॉन्टॅक्ट पोटेनशीयल साठी आपल्याकडे kTeln NANDni2 हे समीकरण आहे आपल्याकडे डिप्लिशन भागाच्या एकूण रुंदीसाठी समीकरण आहे आपण हे बघितलं की वैयक्तिक रुंदी ह्या काँसंट्रेशन ला विरुद्ध प्रमाणात आहेत तर काही किमती घालून बघुयात आपण सिलिकॉनचं उदाहरण घेऊयात ज्यामध्ये ऍक्सेप्टर काँसंट्रेशन NA हे 1017 cm 3 आहे आणि डोनर काँसंट्रेशन हे 1016 cm 3 आहे तर WpWn म्हणजे NDNA हेच आहे ज्याची किंमत 110 आहे तर p बाजूला डिप्लिशन भागाची रुंदी ही n बाजूच्या रुंदीपेक्षा दसपटीने कमी आहे कारण ऍक्सेप्टर चं काँसंट्रेशन हे डोनर काँसंट्रेशन पेक्षा दसपटीने जास्त आहे सिलिकॉनच्या बाबतीत इन्ट्रीन्सिक कॅरियर काँसंट्रेशन हे 1010 आहे आणि आपण ह्या सगळ्या गणना खोलीच्या तापमानावर करत आहोत त्यामुळे तापमान T हे 300 केल्व्हीन आहे तर आपण पोटेनशीयल काढू शकतो फक्त आपल्याला हे समीकरण वापरावं लागेल आणि किमती भराव्या लागतील हे केल्यावर Vo ची किंमत 0 78 eV मिळेल आपण डिप्लिशन भागाची रुंदी Wo सुद्धा काढू शकतो हे समीकरण वापरणे आणि त्यात किमती भरणे एवढं सोपं आहे हे केल्यावर Wo ची किंमत अंदाजे 3 3 x 10 7 m किंवा 330 nm एवढी मिळेल तर डिप्लिशन भागाची रुंदी ही 0 3 μm म्हणजे 1 μ पेक्षा थोडीच कमी आहे गुणोत्तर वापरून आपण वैयक्तिक रुंदी सुद्धा काढू शकतो ते केल्यावर Wn ची किंमत अंदाजे 300 नॅनो मीटर एवढी मिळेल आणि Wp ची किंमत 30 एवढी मिळेल त्यामुळे इथे हे गुणोत्तर 110 एवढं राखून ठेवलं आहे डिप्लिशन भागाची रुंदी ही कॅरियर काँसंट्रेशन ला विरुद्ध प्रमाणात असते त्यामुळे जर NA किंवा ND ची किंमत जास्त असेल तर एकूण रुंदी कमी असेल हेच परत बघुयात फक्त ह्यावेळेला वाढीव किमती घेऊन आता NA ची किंमत 1018 cm 3 आहे आणि ND ची किंमत 1017 आहे तर इथे NA आणि ND 10 पटीने वाढवला आहे पण गुणोत्तर तेच आहे ही गणना आपण परत करू शकतो इथं Vo NA ND हे असल्यामुळे Vo ची किंमत सुद्धा जास्त आहे अंदाजे 0 89 व्होल्ट्स एकूण रुंदी Wo ही 113 नॅनो मीटर एवढी कमी आहे n बाजूची रुंदी 102 7 आहे आणि p बाजूची रुंदी 10 3 आहे त्यामुळे p आणि n बाजूला कॅरियर काँसंट्रेशन वाढवून आपण डिप्लिशन भागाची रुंदी कमी करू शकतो हे सिलिकॉनच्या बाबतीत असलेलं p n जंक्शन आहे आता हे बघुयात की जर पदार्थ बदलले तर काय होईल आपल्याला हे बघायचं आहे की पदार्थ बदलल्यावर कॉन्टॅक्ट पोटेनशीयल कसं बदलेल आता Vo हा kTeln NANDni2 शी निगडित आहे तुलनेसाठी आपण NA 1017 आणि ND 1016 असंच ठेवणार आहोत पण Vo हा ni वर सुद्धा अवलंबून आहे जे इन्ट्रीन्सिक कॅरियर काँसंट्रेशन आहे आणि ते बँड गॅप वर अवलंबून आहे त्यामुळे छोटी बँड गॅप असल्यामुळे ni ची किंमत जास्त असेल तर कॉन्टॅक्ट पोटेनशीयल हे कमी असेल आता आपण जर्मेनियम सिलिकॉन आणि गॅलियम आर्सेनाईड हे 3 पदार्थ बघुयात तर आपण 2 जर्मेनियम मध्ये p n जंक्शन तयार करतोय तसंच सिलिकॉन आणि गॅलियम आर्सेनाईड मध्येही करतोय खोलीच्या तापमानावर बँड गॅपच्या किमती ह्या 0 7 1 1 आणि 1 4 असतील ni हा वेगळा असेल आपण ही गणना हया पदार्थांसाठी आधी केलेली आहे तर ह्या किमती असतील 2 4 x 1013 1 x 1010 2 1 x 106 तर ह्या ni च्या किमती आहेत आणि जर ह्या किमती ह्या समीकरणात वापरल्या तर Vo च्या व्होल्ट्स मध्ये किमती असतील 0 37 0 78 आणि 1 तर ni ची किंमत कमी झाल्यावर कॉन्टॅक्ट पोटेनशीयल वाढेल हे तेव्हा घडतं जेव्हा बँड गॅप मोठी असेल तर आज आपण इक्विलिब्रियम मध्ये असलेल्या p n जंक्शन ची माहिती घेतली म्हणजे जिथं बाहेरून काही ऊर्जा लावलेली नाही आपण हे बघितलं की इथे इलेक्ट्रॉन आहेत जे n कडून p कडे जात आहेत आणि होल्स विरुद्ध प्रकारे प्रवास करत आहेत ह्यामुळे डिप्लिशन भाग वाढतो पुढच्या वर्गात आपण p n जंक्शनचे IV गुणधर्म बघणार आहोत तसंच ह्या जंक्शनला बायस लावल्यावर काय होईल तेही बघणार आहोत धन्यवाद